आणि कॉम्प्यूटेशनल इलेक्ट्रोमॅग्नेटिक्सवरील पहिल्या व्याख्यानात आपले स्वागत आहे जे वेक्टर कॅलक्युलसचे पुनरावलोकन आहे तर या कोर्समध्ये ज्या भाषेमध्ये ह्या कोर्सचा विचार केला जातो किंवा बोलला जातो ती संपूर्ण भाषा ही वेक्टर कॅल्क्युलसची आहे म्हणूनच हे महत्वाचे आहे की आम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक्ससाठी उपयुक्त असलेल्या काही मूलभूत कल्पनांसह आरामदायक राहू वेक्टर कॅल्क्यूलस एक अतिशय विस्तृत क्षेत्र आहे आम्ही केवळ तेच भाग समाविष्ट करू जे विद्युत चुंबकीय संबंधित आहेत तर या मॉड्यूलमध्ये आपण हे विषय घेऊ आम्ही डिफरेन्शिएशन चैन रुल पासून सुरू करू ग्रेडियंटची कल्पना लागू करू तीन सर्वात लोकप्रिय ऑपरेटरकडे जाऊ जे आपल्याला ग्रेडियंट डायव्हर्जन्स आणि कर्ल देतील वेक्टर कॅल्क्युलसमध्ये काही अतिशय महत्त्वाचे प्रमेय आहेत ज्याबद्दल आपण चर्चा करूया आणि मग काही कोरोलरीज जे या क्षेत्रात वापरल्या गेलेले साधने आणि तंत्राप्रमाणे आहेत तर साखळी नियमापासून प्रारंभ तर सुरुवातीपासून सुरु करूया ठीक आहे तर स्केलर फंक्शनचा विचार करू स्केलर फंक्शन आणि समजा हे तीन व्हेरिएबल्सचे आहे हे अनेक प्रकारच्या चलांमध्ये असू शकते परंतु आम्ही तीनचा विचार करू कारण एक त्रिमितीय जागेवर देखील सहज कल्पना करणे सोपे आहे तर काहीतरी सोपे असू शकते उदाहरणार्थ येथे चार्ज प्लस क्यू आहे आणि मी येथे उभा आहे आणि येथून काही अंतर आहे तेथे एक वेक्टर r आहे जो मी जेथे आहे त्या स्त्रोतास जोडतो आणि हा निरीक्षक येथे रेकॉर्डिंग करू शकतो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शिअल म्हणूया बरोबर आता आपल्या सर्वांना हे माहित आहे की आपल्या हायस्कूल मध्ये शिकलो की पोटेन्शिअल सोप्या एक्सप्रेशनद्वारे लिहिले जाते वजा q4πε।r। जेथे ।r। हे x2 y2 z2 याचे वर्गमूळ आहे तर येथे आपल्याकडे हे f फंक्शन आहे जे x y आणि z या तीन व्हेरिएबल्सचे फंक्शन आहे आता असे म्हणू या की या निरीक्षकास बदलू इच्छित आहेत काहींना काही दिशेने जायचे आहे आणि ही दिशा अनियंत्रित असू शकते आणि पोटेन्शिअलमध्ये बदल कसा होतो हे मला जाणून घ्यायचे आहे तर दुसऱ्या शब्दांत हा डेल्टा f काय आहे निरीक्षकाच्या दिशेने काही अनियंत्रित बदल असल्यास ठीक आहे तर दुसर्या शब्दात ते तंतोतंत करण्यासाठी x ला बदलून x ते x dx असे समजा त्याचप्रकारे y जाईल y dy कडे आणि z z dz पासून जाते आम्हाला ते शक्य तितके सामान्य ठेवायचे आहे तर हे पुन्हा आपण कॅल्क्युलस हायस्कूल मध्ये शिकलो ज्याला चैन रुल म्हणतात तर चैन रुल सांगते की व्हेरिएबल्सच्या संमिश्र क्रमात बदल केल्यास फंक्शनमधील एकूण बदल कसा होतो तर y मध्ये बदल झाल्यामुळे x मध्ये बदल झाल्यामुळे आणि z मध्ये बदल झाल्यामुळे झालेल्या बदलांचा सारांश सेट करुन ही df मिळते तर ही आशा आहे की आपण येथे सर्व चैन रुलशी परिचित आहात लक्षात घ्या की हे आंशिक डेरिव्हेटिव्ह आहेत कारण हे फंक्शन सर्व तीन व्हेरिएबल्सवर अवलंबून असते हे एका व्हेरिएबल्सच्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह केवळ मजकूर करतो आता जेव्हा मी ही एक्सप्रेशन बरोबर पाहत असेल तेव्हा त्याच गोष्टीकडे पाहण्याचा अधिक सोयीस्कर मार्ग आहे म्हणून जर मी येथे या एक्सप्रेशनकडे पाहिले तर मी त्याबद्दल दोन वेक्टर दरम्यान डॉट प्रोडक्ट म्हणून विचार करू शकतो तर मी असे म्हणू शकतो की दोन व्हेक्टर्स मधील डॉट प्रोडक्ट v डॉट u असे म्हणू या आणि उदाहरणार्थ v हा वेक्टर असू शकेल आणि u हा वेक्टर असू शकेल बरोबर येथे मला हा बदल म्हणजे df हे दोन वेक्टर्सचे डॉट प्रॉडक्ट आहे आणि हा वेक्टर येथे परत आला आहे तर हे f चे ग्रेडियंट म्हणून परिभाषित केले आहे तर हा एक वेक्टर आहे आणि म्हणूनच त्याचे येथे तीन घटक आहेत आणि हे येथे शॉर्टहॅन्ड नोटेशन आहे हे येथे विस्थापन योग्य आहे तर हे निरीक्षकाचे विस्थापन आहे आणि मी हे डीएल सारखे काहीतरी लिहू शकतो सहसा या कोर्समध्ये मी f च्या ग्रेडियंटच्या वर बाण ठेवणार नाही परंतु समजा की ते एक वेक्टर आहे आणखी एक गोष्ट मला सांगायची आहे की ती शॉर्टहँड नोटेशन आहे तर मी हे तीन घटकांसह कंसात लिहिले आहे म्हणजे तीन घटक असलेले हे वेक्टर आहे मी हे देखील लिहू शकतो जसे की हा f ग्रेडियंट बरोबर x हॅट y हॅट आणि z हॅट बरोबर आहे आपण हे पाहू शकता की हे लिहायला अधिक वेळ लागतो म्हणून मी हे बर्याचदा वापरणार आहे किंवा जेव्हा आपण कॉमासह ब्रॅकेटमध्ये काहीतरी पाहता तेव्हा ते समजते की ते एक वेक्टर आहे जिथे मी ज्याबद्दल बोलत आहे हे त्याचे घटक आहेत तर हे साखळी नियमांबद्दल होते जे आम्हाला ग्रेडियंटच्या कल्पनेने पोहोचण्याचा एक सोयीचा मार्ग देते तर हे ग्रेडियंट आहे पुढे जाऊ आता आपण परिभाषित केलेल्या या ग्रेडियंटसह कार्य करण्याचा प्रयत्न करू मागील स्लाइडवरून आपण या एकूण डेरिव्हेटिव्ह df ची गणना केली आहे आणि येथे डॉट प्रॉडक्ट म्हणून लिहिलेले आहे येथे ग्रेडीयंट आणि येथे विस्थापन वेक्टर या दोघांमध्ये आता एकदा आपण भिन्न घटक लिहिले की पुढील उद्देश म्हटले जाते तेव्हा एकूण बदल म्हणजे काय ते शोधणे जेव्हा मी एखाद्या बिंदू "a" वेक्टर मधून "बी" वेक्टर कडे जातो तर उदाहरणार्थ मी असे जाऊ शकतो तर हे इंटिग्रल आहे जे मला मोजायचे आहे तर उदाहरणार्थ हा "df" डिफरेन्शिएल किंवा कमी केलेल्या कामांचे प्रतिनिधित्व करू शकतो आणि मला असे एकूण वर्कडन शोधून काढायचे आहे मला मार्गावर इंटिग्रेट करावे लागेल लक्षात घ्या की इंटिग्रेशनची मर्यादा फक्त a आणि b आहे मूळ निर्दिष्ट नाही म्हणूनच हे शक्य नाही फक्त मूळ शक्य आहे उदाहरणार्थ असे गेले आहे किंवा कोणतेही गुंतागुंतीचे मूळ मला असेच जाऊ शकते येथे निर्दिष्ट केलेले नाही काही फरक पडत नाही तर आपण जे पाहू शकता ते म्हणजे जेव्हा मी हे d f इंटिग्रेट करण्यास सुरूवात करतो तर मला माहित आहे की मी फक्त बरोबर लिहितो तर जर आपल्याला दुसरे काही माहित नसेल तर आपण केवळ फंक्शनचे मूल्य म्हणूनच लिहाल fb वजा fa बरोबर परंतु आता आपल्याकडे d f साठी एक चांगली ओळख आहे जी ग्रेडियंटच्या दृष्टीने आहे म्हणूनच आपण ज्या रिलेशनवर पोहोचतो आहोत तेच हेच आहे आणि एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे येथे एक्सप्रेशन स्वतंत्र आहे मी कोणता मार्ग घेतला याचा फरक पडणार नाही कारण हा येथे पूर्णपणे भिन्न आहे परिणाम फक्त अंतिम बिंदू आणि प्रारंभिक मुद्द्यावर अवलंबून आहे तर तुम्ही ताबडतोब पाहू शकता की याचा अगदी सोप्या शब्दांचा अभ्यास आहे की जर मी एका बिंदूतून त्याच बिंदूकडे परत जात आहे तर दुसऱ्या शब्दांत अंतिम आणि प्रारंभिक बिंदू समान आहेत तर हे अगदी जवळच्या मार्गांवरील इंटिग्रल आहे म्हणून जेव्हा मी इंटिग्रल चिन्हावर येथे अशी लूप लावतो म्हणजे याचा अर्थ हा बंद मार्गावरील इंटिग्रल बिंदू आहे प्रारंभिक बिंदू समान आहे आणि हे शून्य होईल बरोबर तुमच्यातील काही जणांना यापूर्वी अशा प्रकारच्या एक्सप्रेशनचा सामना करावा लागला असेल तर या प्रकारची शक्ती जर ग्रेड फाय प्रकारची शक्ती आपण याला एक पुराणमतवादी शक्ती म्हणतो तर उदाहरणार्थ आम्हाला माहित आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक शक्ती एक पुराणमतवादी फिल्ड आहे तर बंद मार्गावर हे कार्य करत नाही सर्व शक्ती पुराणमतवादी नसतात तर हे एक विशेष प्रकरण आहे तर आता ग्रेडीयंटसह कसे कार्य करावे याची थोडीशी कल्पना आम्हाला मिळाली आहे